तर ह्यूमन मॉलिक्युलर जेनेटिक्स या अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या आठवड्यातील या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे मागील लेक्चरमध्ये आपण म्युटेशन्स कसे घडते लॉस ऑफ फंक्शनचा दोष म्हणून तुम्हाला काय माहित आहे DNA मधील बदलामुळे जीन्स किंवा प्रोटिन्स क्रमाचे कार्य कसे बिघडू शकते हे पाहिले आज आपण गेन ऑफ फंक्शन फंक्शन म्युटेशन म्हणून जे ओळखले जाते त्याबद्दल चर्चा करणार आहोत DNA मधील बदल जीन्स किंवा प्रोटिन्सना काही नवीन कार्य देतात त्यामुळे त्या घटनेचा परिणाम आजारात होतो जसे आपण चर्चा केली आहे गेन ऑफ फंक्शन म्युटेशनचे अनेकदा नवीन फंक्शनच्या प्राप्तीमध्ये रूपांतर होतो प्रोटिन्सच्या म्युटंट आवृत्तीला आता नवीन कार्य मिळते आणि नवीन कार्य सेलसाठी चांगले असू शकत नाही परिणामी तुम्हाला हा आजार झाला आहे उदाहरणार्थ काही मिससेन्स म्युटेशन्समुळे एक प्रकारचे गुणधर्म होऊ शकते ज्यामध्ये प्रोटिन्स योग्यरित्या दुमडत नाहीत आणि ते ऍग्रीगेट होतात आणि हे टॉक्सिक असू शकतात हे मी दिलेले उदाहरण आहे आपण यापैकी काही उदाहरणे पाहूया आणि त्यातील व्हेरिएशन्समुळे तथाकथित गेन ऑफ फंक्शन कसा होऊ शकतो मी तुम्हाला तीन उदाहरणे दिली आहेत तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या उदाहरणांचा तपशीलवार विचार करणार आहात पहिला एक अतिशय मनोरंजक आहे तर हे विशिष्ट प्रोटिन ज्याचे नाव A1AT जे अल्फा 1 अँटिट्रिप्सिन आहे लिथल ब्लीडींग डिसऑर्डर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंभीर आजारात सामील आहे म्हणून जर तुमच्याकडे या विशिष्ट जीन्सचे विशिष्ट म्युटेशन्स असेल तर आता त्याचा परिणाम अशी स्थिती होईल ज्यामध्ये व्यक्तीचा मृत्यू होईल बरोबर आणि या म्युटेशन्सचा परिणाम ज्याला गेन ऑफ फंक्शन मध्ये होतो तर म्युटंट आता बदलल्यामुळे एक नवीन सब्सट्रेट प्राप्त करतो जो या प्रोटीनसाठी सब्सट्रेट नाही जर तो वाइल्ड प्रकारचा असेल आणि परिणामी जेव्हा ते नवीन सब्सट्रेटवर कार्य करते तेव्हा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो बरोबर तर हे एक उदाहरण आहे परंतु आपण ज्याची चर्चा करणार आहोत त्या इतर दोन परिस्थितींबद्दल आहे ज्या अतिशय युनिक आहेत आणि तुमचा DNA किती अस्थिर असू शकतो याची तुम्हाला कल्पना देईल कारण हे विशिष्ट पिट्सबर्ग एलील ज्यामुळे प्राणघातक रक्तस्त्राव विकार होतो हा एक दुर्मिळ प्रकार आहे म्हणून आपण दोन उदाहरणे पाहणार आहोत जी तुलनेने अधिक सामान्य आहेत आणि पुन्हा घडतात आणि ते का घडते ते आपण शोधणार आहोत तर आपण प्रथम हंटिंग्टन डिसिज नावाच्या स्थितीकडे लक्ष देऊ या आणि हा रोग हंटिंगटिन नावाच्या प्रोटिनसाठी कोड असलेल्या जीन्समुळे होतो आणि असे घडते कारण तुम्हाला माहिती आहे DNA मध्ये बदल होऊन काही विशिष्ट अनुक्रमांचा विस्तार रिपीट्स बरोबर आणि परिणामी या रिपीट्स कोडिंग क्रमामध्ये उपस्थित असतात परिणामी प्रोटिन्स विशिष्ट अमीनो ऍसिडची काही नवीन रिपीट्स देखील प्राप्त करतात ज्यामुळे सेलमध्ये त्यांचे ऍग्रीगेशन होते उदाहरणार्थ येथे न्यूरॉन च्या बाबतीत आणि ते न्यूरॉनसाठी टॉक्सिक असू शकते न्यूरॉन मरतात परिणामी व्यक्तीमध्ये न्यूरोलॉजिकल परिस्थिती देखील विकसित होते दुसरा तिसरा आपण थोड्या वेळाने पाहू हे पेडीग्रीचे उदाहरण आहे तर तुम्हाला काय दिसते म्हणून आपण आधीच चर्चा केली आहे की मेंडेलियन पॅटर्नच्या अपवादांमध्ये आपण ऍंटीसिपेशन नावाची स्थिती पाहिली शास्त्रीयदृष्ट्या ऍंटीसिपेशनला एक डिसऑर्डर म्हणून दर्शविले जाते जे प्रत्येक पिढीमध्ये सुरवातीच्या वयात स्पष्ट होते येथे दर्शविल्याप्रमाणे या व्यक्तीला हा रोग सुमारे 65 वय वर्षे असताना विकसित झाला तिच्या पुढच्या पिढीत तिचा मुलला 41 वर्षांच्या आसपास विकसित झाला आणि त्याचा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला माहिती आहे तो किंवा ती 20 वर्षांच्या आसपास किंवा त्यापूर्वीची असताना हा रोग विकसित झाला होता बरोबर आणि यालाच म्हणतात ऍंटीसिपेशन काही विशिष्ट रोगांसाठी आपण अंदाज लावू शकतो की पुढील पिढीमध्ये रोगाची सुरुवात आपण सध्याच्या पिढीमध्ये पहिल्यापेक्षा लवकर होणार आहे परिणामी त्यांचे परिणाम लक्षणे अधिक तीव्र होतील बरोबर आता एखाद्या रोगाने नेहमीच अशा प्रकारचे ऍंटीसिपेशन का दाखवले पाहिजे याचा अर्थ सुरुवातीच्या काळात लवकर व्हायला हवा तुम्हाला माहिती आहे प्रत्येक पिढी तो आधी का असावा म्हणजे जीन ओळखल्याशिवाय तो बराच काळ विरोधाभास राहिला हंटिंग्टन नावाच्या रोगामध्ये सामील असलेल्या या विशिष्ट प्रोटिन्सनाचा कोड आहे हे जीनचे स्कीमॅटिक आहे ज्याचे शॉर्ट फॉर्म Htt किंवा हंटिंग्टन हंटिंगटिन आहे येथे मनोरंजक गोष्ट अशी आहे की या विशिष्ट जीन्सची त्याच्या पहिल्या एक्सॉनमध्ये काही रिपीट्स होते ही CAG रिपीट्स आहेत आणि ही CAG रिपीट्स पॉलीमॉर्फिक आहेत याचा अर्थ जर तुम्ही सामान्य लोकसंख्येकडे लक्ष दिले तर एखाद्या व्यक्तीकडे 12 रिपीट्स असू शकतात इतर व्यक्ती 20 असू शकतात इतर व्यक्ती 12 13 15 असू शकतात तर ते बदलते बहुसंख्य सामान्य व्यक्ती या विशिष्ट साइटवर तुमच्याकडे असलेल्या रिपीट्सची संख्या 35 पेक्षा कमी असू शकते त्यामुळे सामान्यतः त्याला आपण म्हणजे CAG आणि नंतर तुम्ही n n असे दर्शविले जाते जे 12 13 असू शकते ते काहीही असो पण ही एकसारखे रिपीट्स आहेत CAG CAG CAG आणि असेच परंतु जेव्हा रिपीट्स संख्या 35 पेक्षा जास्त होते तेव्हा ती 36 अधिक होते तेव्हा ते व्यक्ती ती लक्षणे दर्शवतात तर येथे लाल रंगात जे दाखवले आहे ते पॅथोजेनिक एलील किंवा म्युटंट एलील एलील जे रोगजनक बनते म्हणजे दोष निर्माण करते जेव्हा ते 35 पेक्षा कमी असते तेव्हा ते सामान्य असते आपल्या सर्वांची संख्या 35 पेक्षा कमी आहे बरोबर तर असे का होते आपण ते खरोखर शोधू शकतो परंतु त्यामध्ये जाण्यापूर्वी आपण या माहितीचा खरोखर वापर या कुटुंबात जे येथे दर्शविलेले आहे कोरिलेशन आहे की नाही हे सांगण्यासाठी कसा करतो ते पाहूया बरोबर तर तुम्ही काय करू शकता तुम्ही असे करू शकता इथे CAG चे रिपीट्स आहेत मी प्राइमर डिझाइन करू शकतो आणि PCR करू शकतो प्राइमर या CAG च्या रिपीट्सच्या भागात फ्लॅंकिंग करत आहे आणि मी अँप्लिफाय करू शकतो बरोबर म्हणून जेव्हा मी PCR करतो तेव्हा CAG चे रिपीट्स झालेल्या भागात यामुळे वाढ होणार आहे म्हणून जर माझ्याकडे CAG चे रिपीट्स मोठ्या प्रमाणात असेल तर माझे PCR प्रॉडक्ट मोठे असेल माझ्याकडे CAG चे रिपीट्स कमी असल्यास माझे PCR प्रॉडक्ट लहान असेल तर मी ते करू शकतो तर ते कसे होते ते पाहूया हे एक जेल आहे मी PCR केला आहे मी हे फ्रॅगमेंट ऍग्रोज जेलमध्ये अशा प्रकारे वेगळे केले आहेत आपल्याकडे वरच्या बाजूला उच्च मॉलिक्युलर वेटचे फ्रॅगमेंट आणि तळाशी कमी मॉलिक्युलर वेटचे फ्रॅगमेंट असतील कारण ते वेगाने स्थलांतरित होतात तुम्हाला काय दिसते मी पाहतो की ही व्यक्ती जी असिम्प्टोमॅटिक आहे त्याला दोन रिपीट्स दोन एलील दोन एलील दर्शविणारे दोन बँड मिळाले आहेत एक त्याला त्याच्या वडिलांकडून दुसरा आईकडून मिळाला आहे जे दोन्ही 35 च्या खाली आहेत तर हे आहे लाल रेषा जी धोक्याचे क्षेत्र दर्शवते जी येथे दर्शविली आहे तर तुमचे 35 च्या वर असल्यास रिपीट्सची संख्या 35 पेक्षा जास्त आहे तुम्हाला हा आजार होणार आहे आणि आई या बाई तुम्ही पाहाल की तिची एक एलील 35 च्या खाली आहे दुसरी त्यापेक्षा जास्त आहे ते म्हणजे सुमारे 60 रिपीट्स आहे तिच्या मुलाचे काय झाले तिच्या मुलाचे मॉलिक्युलर वेट खूप जास्त आहे आणि ते कदाचित 80 असू शकते आणि नंतर पुढच्या पिढीमध्ये या दोन्ही व्यक्तींची रिपीट्स खूप मोठी आहे जी 120 आहे जर तुम्ही ते प्लॉट केले तर ते असे दिसते येथे लाल संख्या रोगाशी संबंधित एलील दर्शवितात हिरवा रंग वाइल्ड प्रकार दर्शवितो जसे आपण येथे पाहू शकता 22 आणि 25 या अप्रभावित व्यक्ती आहेत ही बाई 27 घेऊन गेली आहे जे एक सामान्य एलील आहे 60 जी प्रभावित आहे आणि ही 22 वडिलांकडून आली आहे 60 आईकडून आली आहे साहजिकच 60 हे 60 म्हणून राहिले नाही ते विस्तारत गेले संख्या वाढत गेली आणि पुढच्या पिढीत आपण 25 आईपासून आलेले पाहू शकतो परंतु 80 तुम्हाला माहिती आहे 120 पर्यंत गेले तर ही व्यक्ती भाग्यवान होती तिला आईकडून 25 वडिलांकडून 22 मिळाले काहीही झाले नाही स्थिर पण पुन्हा तुम्हाला ते 120 दिसते हे एलील जे 80 आहे ते तिच्या वडिलांकडून आले तेव्हा ते 120 झाले ज्या क्षणी रिपीट्सची लांबी 35 पेक्षा जास्त होते ते अस्थिर होते त्यानंतरच्या प्रत्येक पिढीमध्ये ते वाढते विस्तारते म्हणूनच याला डायनॅमिक म्युटेशन म्हणतात आणि असे म्युटेशन्स तुम्ही पाहू शकता रिपीट्सच्या लांबीमध्ये आणि सुरवातीच्या वयामध्ये एक एक इन्व्हर्स को रिलेशन आहे जेवढे रिपीट्स मोठे ठेवढ्या कमी वयात आजारची सुरवात होईल प्रश्न आहे की जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात रिपीट्स होत असेल तर रोग खूप लवकर का दिसावा मनोरंजक गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही CAG रिपीट्स G च्या एक्सोनिक भागात आहे याचा अर्थ ते प्रोटीनसाठी कोडिंग करत आहेत तर ते असे घडले CAG स्वतः एक कोडॉन आहे म्हणून जेव्हा तुमच्याकडे 25 किंवा 30 किंवा 12 अशी रिपीट्स आहेत तेव्हा तुमच्या प्रोटिन्समध्ये ग्लूटामाइन ची रिपीट्स असतील म्हणून जर ते 35 पेक्षा जास्त असेल तर ते 60 80 90 होईल आपल्याकडे त्या विशिष्ट प्रोटिन्समध्ये इतके ग्लूटामाइन असतील त्यामुळे प्रोटिन्स बनवण्याच्या पद्धतीवर त्यात किती ग्लूटामाइन्स आहेत यावर त्याचा परिणाम होत आहे तर काय होते जे माहित आहे ते म्हणजे जेव्हा ग्लूटामाइन क्रमांक रिपीट्स जर ते 35 च्या खाली असेल तर त्याचा खरोखर प्रोटिन्सच्या कार्यावर परिणाम होत नाही आपल्याकडे अशी अनेक प्रोटिन्स आहेत ज्यांना 15 20 30 ग्लूटामाइनची रिपीट्स आहेत परंतु जेव्हा ते 35 40 पेक्षा जास्त होतात तेव्हा तीच रिपीट्स जेव्हा ते असते तेव्हा दीर्घ स्वरूपात प्रोटिन्स ऍग्रीगेट करण्यासाठी तयार करू शकतात हेच इथे दाखवले आहे हा एक सेल आहे ह्यूमन सेल आहे जी वाइल्ड प्रकारचा हंटिंगटिन व्यक्त करते जिथे तुमच्याकडे सामान्य रिपीट श्रेणी आहे जी 25 किंवा तेवढी असू शकते आणि तुमच्याकडे दुसरी सेल आहे ज्यामध्ये 96 ग्लूटामाइन रिपीट्स आहे हा सिग्नल कसा दिसतो ते तुम्ही पाहू शकता तर यामध्ये डाव्या बाजूला तुम्ही पहाल की साइटोप्लाझमच्या आत असलेल्या सेलवर हिरवा सिग्नल आहे तर हे याचे नॉर्मल डिस्ट्रिब्युशन आहे परंतु दुसरीकडे उजव्या बाजूला आपण पहात आहात की तेथे मोठ्या प्रमाणात ऍग्रीगेट आहेत आणि हे ऍग्रीगेट सेलसाठी टॉक्सिक असू शकतात आमचा असा विश्वास आहे की जेव्हा अशा प्रोटिन्सनांमध्ये जास्त काळ ग्लूटामाइन न्यूरॉन्समध्ये व्यक्त होते आणि त्यामुळे न्यूरॉनचा मृत्यू होऊ शकतो आणि परिणामी या व्यक्तींमध्ये ऍटॅक्सिया कोरिया असे प्रकार होतात हा हंटिंग्टन रोगाचा एक प्रकार आहे हा न्यूरोडीजनरेटिव्ह रोग आहे सुरुवातीला व्यक्ती चालू शकत नाही आणि त्याला इतर सर्व लक्षणे असतील जी सामान्यतः न्यूरोडीजनरेटिव्ह परिस्थितीशी संबंधित असतात तर तुम्हाला माहिती आहे रिपीट्स का विस्तारली पाहिजे हे अद्याप एक रहस्य आहे तेथे काही हायपोथेसिस आहेत जे एकतर असे समर्थन करतात की हे तुम्ही नॉन ऍलेलिक रीकॉम्बिनेशनमध्ये चर्चा केल्याप्रमाणे असू शकते कारण त्यामध्ये एलील रिपीट्स असल्याने ते अपेक्षे प्रमाणे एकसारखे अलाइन करू शकतात किंवा ते चुकीचे अलाइन होऊ शकतात परिणामी तुमच्याकडे एका एलीलची रिपीट्स मोठी असू शकते दुसऱ्याची रिपीट्स लहान असू शकते किंवा तुम्हाला माहिती आहे की रिप्लिकेशन प्रक्रियेत दोष आहे जेव्हा DNA रिप्लिकेशन घडते तेव्हा तुम्हाला माहिती आहे की दोन स्ट्रँड पैकी एक स्ट्रँड जास्त रिपीट युनिट्स मिळवतो आणि असेच तर हे हायपोथेसिस आहेत तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही जाऊन अधिक वाचू शकता पण काय तुम्हाला माहीत आहे जे स्थापित आहे ते म्हणजे अशा रिपीट्स पिढ्यान्पिढ्या मेयोटिक प्रक्रियेद्वारे प्रसारित केल्यावर सतत विस्तारित होतात ज्याला आपण ऍंटीसिपेशन असे म्हणतो त्यामुळे दिलेल्या रोगासाठी दिलेल्या जीन्सच्या रिपीट्सची संख्या पाहण्यास सक्षम असल्यास सुरुवातीचे वय किती असेल याचा अंदाज तुम्ही खरोखरच बांधू शकता तर ते गेन ऑफ फंक्शन आहे त्यामुळे प्रोटिन्स कोणतेही कार्य करू शकत असल्यास ग्लूटामाइनच्या रिपीट्समुळे ते टॉक्सिकपणाचे नवीन कार्य प्राप्त करते आता तुम्ही अशाच आणखी एका वाईट माणसाकडे पाहणार आहात म्हणजे म्युटेशन गेन ऑफ फंक्शन म्युटेशन तुमच्या प्रोटिन्सना नवीन फंक्शन देणारे म्युटेशन्स पुन्हा एक रोग स्थिती मध्ये त्याचे परिणाम होते खरोखर येथे या प्रकरणात ते काही रिपीट्स घटकामुळे घडत नाही हे दोन क्रोमोझोम मधील काही अस्थिरतेमुळे होते बरोबर तर आपण फिलाडेल्फिया क्रोमोझोम नावाची स्थिती पाहणार आहोत क्रोमोझोमल ट्रान्सलोकेशन चा एक विशिष्ट प्रकार ज्याची चर्चा आपण लेक्चरच्या पहिल्या आठवड्यात केली होती जिथे आपण स्ट्रक्चरल एबनॉर्मलिटीज स्ट्रक्चरल विकृतीबद्दल बोलत आहोत ती वारंवार घडणारी घटना आहे आपल्याला बऱ्याच व्यक्तींमध्ये क्रोमोझोम 9 आणि 22 क्रोमोझोमचा समावेश असलेले क्रोमोझोम मधील ट्रान्सलोकेशन आढळेल आणि हे प्रथम फिलाडेल्फिया शहरात जेनेटिक्स शास्त्रज्ञाने ओळखले आणि तेव्हापासून त्याला फिलाडेल्फिया क्रोमोझोम असे नाव देण्यात आले जे 9 आणि 22 दरम्यान फ्यूजन आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे येथे दाखवले आहे आपण पाहू शकतो की या क्लासिक प्लेट्स आहेत कॅरिओटाइप नंतर तयार केले आहेत ज्यामध्ये ते दर्शवू शकतात की हे सामान्य क्रोमोझोम 9 आहे आणि आपल्याकडे 9 क्रोमोझोम आहे ज्यामध्ये क्रोमोझोम 22 चा भाग आला आणि क्रोमोझोम 9 मध्ये ट्रान्सलोकेट झाले म्हणून जेव्हा अशा प्रकारचे ट्रान्सलोकेशन घडते त्यामुळे फंक्शन म्युटेशनचा तथाकथित गेन ऑफ फंक्शन कसा होऊ शकतो हे स्कीमॅटीक येथे दर्शविले आहे तुमच्याकडे क्रोमोझोम 9 ABL नावाचे जीन्स आहे आणि क्रोमोझोम 22 तुमच्याकडे BCR नावाचे दुसरे जीन्स आहे जेव्हा ट्रान्सलोकेशन होते तेव्हा काय होते हे ट्रान्सलोकेशन अशा प्रकारे घडते की हे दोन या दोन जीन्सचा कोडींग अनुक्रम एकत्र जोडला जातो आहे बरोबर जसे आपण येथे पहात आहात त्यामुळे आता एक जीन्स दुसऱ्या जीन्सच्या नियंत्रणाखाली येतो म्हणून कदाचित एक जीन्स टिश्यूमध्ये व्यक्त केला जाऊ नये फ्यूजन मुळे आता जे घडते ते व्यक्त होऊ लागते आणि या प्रकरणात नेमके तेच घडते ज्यामुळे ल्युकेमिया किंवा पांढऱ्या रक्तपेशींचा कर्करोग नावाचा एक अतिशय गंभीर प्रकारचा कर्करोग होतो जिथे ही वारंवार घडणारी घटना आहे ते होऊ शकते हे एक सोमॅटिक म्युटेशन आहे हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये प्रसारित होत नाही ते सोमाटिक सेलमध्ये होते जर असे झाले तर तुम्हाला ल्युकेमिया नावाची स्थिती असेल बरोबर तर ते कसे घडते डाव्या बाजूला असलेल्या स्कीमॅटीक वर हेच दर्शविले आहे तुमच्याकडे क्रोमोझोम 22 वर BCR जीन आहे आणि क्रोमोझोम 9 वर ABL जीन आहे म्हणून जेव्हा ब्रेक पॉइंट होतो तेव्हा मी तुम्हाला पुन्हा सांगितले की हे ब्रेक पॉइंट अगदी अचूक आहेत नेहमी ते तिथे घडते पुन्हा काही स्ट्रक्चरल घटक आहेत जे क्रोमोझोममध्ये उपस्थित असतात परिणामी वारंवार घटना घडतात तर तुमच्याकडे एखादी व्यक्ती असू शकते ज्यामध्ये हे घडते ही एक सोमॅटीक पेशी आहे परंतु ती दुसऱ्या व्यक्तीमध्ये पुन्हा होऊ शकते त्यामुळे ते प्रसारित होत नाही ते पुन्हा पुन्हा घडते ही एक वारंवार घडणारी घटना आहे आणि क्रोमोझोमच्या विशिष्ट स्ट्रक्चरल वैशिष्ट्यांमुळे घडते हे क्रोमोझोम 9 आणि 22 च्या दरम्यान घडते परंतु जेव्हा ते घडते तेव्हा काय होते तुमच्याकडे जीन आहे तुम्हाला माहिती आहे ज्याला फ्यूजन मिळाले आहे म्हणजे BCR जीन हे ABL जीन चालवित आहे जेव्हा प्रोटिन्स कोड केले जात असेल तेव्हा तुमच्याकडे BCR चा भाग असणार आहे आणि ABL चा मोठा भाग ऍग्रीगेटपणे व्यक्त होत आहे आणि या प्रोटिनला तुम्हाला माहिती आहे एक कार्य आहे हे गेन ऑफ फंक्शन आहे सामान्यत ते व्यक्त नाही झाले पाहिजे आता ते फ्यूजनमुळे व्यक्त होते आणि जेव्हा ते व्यक्त होते तेव्हा ते पेशी विभाजित करते आणि कर्करोग बनवते बरोबर तर ट्रान्सलोकेशनचा परिणाम कर्करोगात होतो लोक तुमचे निदान असे करतात उदाहरणार्थ जर एखाद्याला हा रक्ताचा कर्करोग झाला असेल आणि त्यांच्यावर उपचार केमोथेरपी झाली असेल आणि नंतर लोक तपासतात केमोथेरपी संपल्यानंतर ते अजूनही ठेवतात की नाही ज्या पेशीमध्ये या प्रकारचे ट्रान्सलोकेशन आहे कि नाही बरोबर स्ट्रक्चरल बदल आहेत जर त्यांना दिसत नसेल तर ते विश्वास ठेवतील की ही व्यक्ती ठीक आहे परंतु जरी काही पेशी अशा प्रकारचे बदल दर्शवित असतील तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही सांगाल की उपचार थेरपी अद्याप प्रभावी नाही तर हे येथे दाखवले आहे त्यामुळे तुम्ही पेशींचे संवर्धन करू शकता आणि एकतर अशा प्रकारचे फ्यूजन ओळखण्यासाठी तुम्ही जाऊन PCR करू शकता उदाहरणार्थ तुम्ही त्याच्या दोन्ही बाजूला प्राइमर डिझाइन करू शकता आणि विस्तार करण्याचा प्रयत्न करू शकता तुमच्या शरीरात अजूनही काही पेशी तरंगत असतील तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही चांगल्या संख्येने पेशींमधून DNA काढला आणि PCR केला तुम्हाला एखादे प्रॉडक्ट मिळाले तर याचा अर्थ तुमच्याकडे फ्यूजन जीन आहे किंवा तुम्ही पेशी संवर्धन करता आणि सिटू हायब्रिडायझेशनमध्ये ज्याला FISH किंवा फ्लूरोसेन्स इन सिटू हायब्रिडायजेशन म्हणतात ते करा जे तुम्हाला फ्यूजन क्रोमोझोम आहे की नाही हे सांगेल तुम्ही येथे पाहू शकता तुमच्याकडे येथे लाल आणि हिरवा रंग आहे ज्याचा अर्थ असा आहे की क्रोमोझोम 9 आणि क्रोमोझोम 22 ट्रान्सलोकेशनसाठी एकत्र आले आहेत आणि हे सामान्य क्रोमोझोम आहेत बरोबर तर हा एक मार्ग आहे जो तुम्ही या मॉलिक्युलर बायलॉजि दृष्टिकोनाचा अगदी निदान करण्यासाठी किंवा रोगाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी वापरता तर हा एक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही करता तर ही दोन उदाहरणे आहेत ज्यांची आपण गेन ऑफ फंक्शन बद्दल चर्चा केली आहे म्युटेशन्स जीन उत्पादनास नवीन कार्य कसे देऊ शकते जे चांगले नाही हे ऑर्गॅनिजम साठी चांगले नाही पेशीसाठी चांगले नाही परिणामी तुम्हाला रोग झाला आहे बरोबर तर परंतु अशा काही अटी आहेत ज्या अतिशय युनिक आहेत काही वेळा समान जीन्स तुमच्याकडे आहे की नाही कोणत्या प्रकारचे म्युटेशन आहे ते फंक्शन म्युटेशनचा गेन ऑफ फंक्शन आहे की लॉस ऑफ फंक्शन म्युटेशन आहे यावर अवलंबून तुम्हाला पूर्णपणे दोन भिन्न प्रकारचे रोग असू शकतात मी एक उदाहरण देणार आहे हे उदाहरण एंड्रोजन रिसेप्टर चे आहे तर एंड्रोजन रिसेप्टर म्हणजे काय ट्रान्सक्रिप्शनल घटक आहे ते जाते आणि विशिष्ट DNA घटकांशी जोडते आणि जीन्सला सक्रिय करते ते सक्रिय कधी होईल जेव्हा एंड्रोजन असेल सेक्स हार्मोन पुरुष सेक्स हार्मोन जर ते शरीरात असेल तर ते या ऍन्ड्रोजन रिसेप्टरला जोडते आणि सक्रिय करते म्हणून ते सर्व लक्ष्य जीनचे ट्रान्सक्रिब करेल परंतु तुमच्याकडे म्युटेशन्स होऊ शकते जे फंक्शन म्युटेशनचे नुकसान आहे उदाहरणार्थ तो ट्रान्सक्रिप्शनल घटक आहे त्यात DNA बाइंडिंग डोमेन नावाचे प्रोटीन डोमेन असावे तर ते प्रोटिन्सना जाण्यास आणि DNA शी जोडण्यास मदत करते जर त्या कोडिंग भागात बदल होत असतील तर तुमच्याकडे प्रोटिन्स DNA ला बंधनकारक नसतील म्हणून सेल असे गृहीत धरेल की तेथे एंड्रोजन नाही बरोबर तर ते लॉस ऑफ फंक्शन आहे तेथे जेव्हा एन्ड्रोजन रिसेप्टर नसतो जरी शरीर एन्ड्रोजन सीक्रेट करत असले तरीही आता सेल शरीर असे गृहीत धरेल की तेथे एंड्रोजन नाही कारण एन्ड्रोजनचा कोणताही प्रभाव नाही कारण ट्रान्सक्रिब करण्यासाठी त्याला रिसेप्टर सक्रिय असणे आवश्यक आहे आणि पुरुषांच्या विकासासाठी एंड्रोजन अत्यंत महत्वाचे आहे स्त्री आणि पुरुष यांच्यातील फरक आवाज केसांची वाढ शरीर ते कसे बांधले जाते आणि अशा अनेक अगदी वर्तन देखील हार्मोन्स द्वारे नियंत्रित केले जातात तर गर्भामध्ये मूल हे अनुवांशिकदृष्ट्या पुरुष असते आणि जर त्याला एन्ड्रोजन रिसेप्टरमध्ये म्युटेशन्स होत असेल तर तुम्हाला माहीत आहे एन्ड्रोजन नसल्याचे मूल विकसित होईल तर शरीराचा विकास स्त्रीच्या रूपात होईल आणि त्याला अनुवांशिकदृष्ट्या पुरुष स्त्री शरीराची व्यक्ती असे म्हणतात त्यांना टेस्टिक्युलर फेमिनिजेशन सिंड्रोम असेही म्हणतात त्यांच्या शरीरात अनडिसेंडेड टेस्टीस असू शकते अन्यथा तुम्हाला माहिती आहे ते स्त्रीसारखे विकसित होतात त्यांना स्त्रीसारखे वाटते आणि ते स्त्रीसारखे वागतात आणि मी विकिपीडियावरून अशी एक प्रतिमा देत आहे आणि हा व्यक्तींचा समूह आहे ते सर्व आनुवंशिकदृष्ट्या पुरुष आहेत ते XY आहेत परंतु त्यांच्या जीनमध्ये एक दोष आहे जो एंड्रोजन रिसेप्टरसाठी कोड आहे आणि ते सर्व तुम्हाला माहिती आहे लिंग उलटे आहेत याचा अर्थ फेनॉटिपिकली त्या स्त्री आहेत ते स्त्री म्हणून वाढले त्यांना स्त्रीसारखे वाटते आणि हे एक उदाहरण आहे ज्याला लॉस ऑफ फंक्शन म्युटेशन म्हणतात बरोबर तर हा एक मनोरंजक पैलू आहे कारण हा लोकांचा असा गट आहे जो एकत्र आला आणि म्हणाला की आमच्यात म्युटेशन्स झाले आहे परंतु यात आमची चूक नाही आपण तोंड का दाखवू नये कारण अनेकदा जेव्हा तुम्ही अनेक ह्यूमन जेनेटिक लिटरेचर पाहता तेव्हा तुमच्याकडे व्यक्तींचे फेनोटाइप दाखवणारी छायाचित्रे असतील परंतु त्यांचा चेहरा लपवलेले असतात हे नैतिकतेपैकी एक आहे कारण नैतिक विचारने आपण ओळख प्रकट करू इच्छित नसल्यामुळे ते कदाचित एक सामाजिक निषिद्ध असू शकते परंतु या व्यक्तींनी सांगितले की मला अशा प्रकारचे लेबल नको आहे कारण मी ठीक आहे माझ्याकडे जे काही आहे ते माझ्या दोषामुळे नाही मी जे आहे ते मी आहे त्यामुळे हा फोटो तुमच्याकडे आहे परंतु त्याच जीनमध्ये गेन ऑफ फंक्शन म्युटेशन म्हणून देखील ओळखले जाऊ शकते उदाहरणार्थ त्याची रिपीट्स होऊ शकते आपण ज्या प्रकारे चर्चा केली होती त्याच प्रकारे हंटिंग्टन रोगासाठी हे जीन जे एन्ड्रोजन रिसेप्टरचे कोड देखील आहेत तुम्हाला माहिती आहे CAG ट्रॅक्ट रिपीट्स आणि लोकसंख्येमध्ये बदलते परंतु जेव्हा ते 30 40 पेक्षा जास्त होते तेव्हा तुम्हाला अवशेष माहित असतात रिपीट्स होते मग ते एक नवीन कार्य प्राप्त करू शकते जे टॉक्सिक आहे आता प्रोटिन्स टॉक्सिक बनतात परिणामी तुम्हाला न्यूरोडीजनरेशन होऊ शकते विशेषत या प्रकरणात या रोगाला स्पाइनल आणि बल्बर मस्क्यूलर ऍट्रोफी म्हणतात तुम्हाला रोगाच्या नावाबद्दल काळजी करण्याची गरज नाही परंतु काय आहे तो एक न्यूरोडीजनरेटिव्ह रोग आहे मुख्यतः त्याचा परिणाम मोटर न्यूरॉनवर होतो जो न्यूरॉन तुम्हाला तुमच्या शरीरात चालताना किंवा उभे राहताना किंवा असे काहीतरी करून समन्वय साधण्यास मदत करतो सर्व फंक्शन्स आणि गेन ऑफ फंक्शन मुळे ते त्यांचे कार्य गमावतात परंतु ज्या व्यक्तीला स्पायनल बल्बर मस्क्युलर ऍट्रोफी किंवा SBMA हा आजार झाला आहे ते इतर गटांसारखे नाहीत ते अनुवांशिकदृष्ट्या पुरुष आहेत परंतु फेनॉटिपिकली स्त्री आहेत इथे तशी स्थिती नाही ते अनुवांशिकदृष्ट्या पुरुष आहेत ते फेनॉटिपिकली पुरुष आहेत परंतु गेन ऑफ फंक्शन पॉलीग्लुटामाइन टॉक्सिसिटी या सर्व कारणामुळे त्यांना अजून एक स्थिती असू शकते जी न्यूरोडीजनरेशन परंतु या प्रोटिन्सनी त्याचे मूळ कार्य गमावले नाही जे एंड्रोजनला बंधनकारक आहे आणि पुरुषांचे विशिष्ट जीन्स अभिव्यक्ती सक्रिय करते ते ठीक होते तुम्हाला माहीत आहे आता तुम्ही पाहू शकता म्युटेशन्सचा प्रोटिन्सनांच्या कार्यावर कसा परिणाम होतो यावर अवलंबून असलेल्या एकाच जीन्सचा अगदी वेगळा फिनोटाइप असू शकतो बरोबर ते एक उदाहरण आहे जेव्हा तुमच्याकडे उदाहरण असेल तेव्हा तुम्ही चर्चा करता तेव्हा ते खूप छान दिसते परंतु प्रत्येक जीन्स आणि प्रत्येक म्युटेशनसाठी असे नाही त्यामुळे लॉस ऑफ फंक्शन आणि गेन ऑफ फंक्शन यातील फरक नेहमी आपण दिलेल्या उदाहरणाप्रमाणे स्पष्ट नसतो एंड्रोजन रिसेप्टर टेस्टिक्युलर फेमिनिजेशन किंवा SBMA हे तुम्हाला माहीत आहे एक ग्रे झोन सारखे आहे तर एक गोष्ट अर्थातच आपण विधान करू शकतो हा बहुसंख्य रेसेसिव्ह डिसऑर्डर आहे जसे की तुम्ही जे पाहिले आहे लॅफोरा रोग किंवा इतर अनेक रोग ज्याबद्दल तुम्ही चर्चा केली आहे ते लॉस ऑफ फंक्शन म्युटेशनमुळे होतात कारण तुमच्याकडे डिलिशन्स आहेत तुमच्याकडे नॉन सेन्स म्युटेशन्स आहेत मिससेन्स म्युटेशन्स आहेत त्यामुळे येथे आपण अनेकदा असे अनुमान लावू शकतो की लॉस ऑफ फंक्शन म्युटेशनमुळे रेसेसिव्ह डिसऑर्डर असू शकते कारण तुम्ही कॅरियर असल्यास तुमच्याकडे एक प्रत आहे जी डिफेक्टीव्ह आहे तिचे कार्य गमावले आहे परंतु तुमच्याकडे दुसरी प्रत आहे जी वाइल्ड प्रकारची आहे तिचे कार्य अजूनही चालू आहे म्हणून तुम्ही नॉर्मल आहात ते पुरेसे चांगले आहे तुम्हाला माहीत आहे की दिलेल्या जीन्स मधील प्रोटिन्स तुमच्यासाठी एक नॉर्मल कार्य करण्यासाठी पुरेसे आहेत म्हणून म्हणून तुम्ही कॅरियर आहात तरीही फेनॉटिपिकली नॉर्मल आहात परंतु जर तुम्ही गेन ऑफ फंक्शनचा डिफेक्ट हा दुसरा पैलू बघितला तर गेन ऑफ फंक्शनच्या डिफेक्ट मुळे बर्याच डॉमिनंट डिसऑर्डर होतात जसे तुम्ही म्हटल्याप्रमाणे हंटिंग्टन रोग किंवा एंड्रोजन रिसेप्टरचे SBMA आणि पुढे अनेक चर्चा करू शकतो परंतु येथे मनोरंजक गोष्ट अशी आहे की डॉमिनंट डिसऑर्डर हे लॉस ऑफ फंक्शनमुळे देखील होऊ शकते उदाहरणार्थ डिलिशन्स हेटेरोझायगस जीन्स डिलिशन्स म्हणजे दोन प्रतींपैकी एक डिलीट केली दुसरी तशीच असते परंतु तरीही डॉमिनंट फिनोटाइप होऊ शकते कारण वाइल्ड टाईप कॉपीद्वारे बनवलेल्या प्रोटिन्सच्या अर्ध्या प्रमाणात नॉर्मल कार्य करण्यासाठी पुरेसे नाही बरोबर म्हणून ज्या स्थितीत एक वाइल्ड प्रकारची प्रत तुम्हाला नॉर्मल कार्य प्रदान करण्यास अक्षम आहे तिला हॅप्लोइनसफीशियन्सी म्हणतात हॅप्लो म्हणजे अर्धा हॅप्लोइड ज्याचा तुम्ही संदर्भ घेत आहात आणि अपुरेपणा म्हणजे ते पुरेसे नाही बरोबर तर तेथे अनेक अटी आहेत त्यापैकी एक म्हणजे आपण आधी चर्चा केली ज्याला कॅम्पोमॅलिक डिस्प्लेसिया म्हणतात हा एक डिसऑर्डर आहे ज्यामध्ये हाडांच्या वाढीवर देखील परिणाम होतो आणि तो SOX 9 जीन्स मधील दोषामुळे होतो तर हे जीन्स पुन्हा ट्रान्सक्रिप्शन फॅक्टरसाठी कोड बनवते आणि जर तुमच्या कडे म्युटेशन्स असेल ज्यामध्ये डिलिशन्स ने देखील जीन्स व्यक्त केले जात नाही तरीही फक्त एक प्रत वाइल्ड प्रकार दुसरी डिलीट केली असेल तरीही तुम्हाला हा आजार असेल कारण प्रोटिन्सचे अर्धे प्रमाण नॉर्मल जेनेटिक कार्यासाठी पुरेसे नाही बरोबर तर तिथेच ते अवघड होते आपण असे विधान करू शकत नाही की सर्व डॉमिनंट डिसऑर्डर हे गेन ऑफ फंक्शनमुळे आहेत आवश्यक नाही बरोबर येथे अधिक आव्हान हे आहे की बहुसंख्य जीन्स अनेक रोगांशी संबंधित असल्याचे जे ओळखले गेले आहे आपल्याला त्याच्या प्रोटिन्सचे काय कार्य आहे हे माहित नाही तुम्हाला माहित असेल की तो एक ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर आहे तुम्हाला माहित असेल की ते एक एन्झाइम आहे तुम्हाला माहित आहे की ते एक रिसेप्टर प्रोटीन आहे आणि असेच परंतु तरीही त्या प्रोटीनचे कार्य सेल स्तरावर टिश्यूच्या स्तरावर ऑर्गॅनिजम स्तरावर काय आहे हे अजून समजलेले नाही प्रोटिन्सची कार्ये समजण्यास बरीच वर्षे लागतात त्यामुळे एखाद्या विशिष्ट म्युटेशनचा कार्यावर कसा परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे त्याचे मॉडेल बनवणे हा एक आव्हानात्मक प्रश्न असेल कारण मला माहित नाही की नॉर्मल प्रोटिन्सचे कार्य काय आहे तर डिफेक्टीव्ह प्रोटीनचे काय कार्य आहे हे मला कसे समजेल तर ते एक आव्हान आहे आणि अनेक प्रयोगशाळा त्यावर काम करत आहेत हा अभ्यासक्रम ऐकणारे तुमच्यापैकी काही जणं एक आघाडीचे शास्त्रज्ञ बनू शकतात हे काही गूढ उकलतील म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की या आठवड्याचे दुसरे लेक्चर समाप्त करत आहे ज्यामध्ये आपण तथाकथित गेन ऑफ फंक्शन म्युटेशन कसा होतो म्हणजे प्रोटिन्सचे कार्य बदलणारे म्युटेशन्स कसे होते यावर चर्चा केली परिणामी प्रोटिन्सने नवीन कार्य प्राप्त केले आहे आणि ते नवीन कार्य त्या व्यक्तीसाठी हानिकारक असू शकते परिणामी तुम्हाला हा रोग झाला आहे आणि तुम्ही हे देखील पाहिले आहे की एकाच जीनचा परिणाम एकतर गेन ऑफ फंक्शन किंवा लॉस ऑफ फंक्शन मध्ये होतो आणि प्रत्येक स्वतंत्र डिसऑर्डर होऊ शकतो आणि काही अपवाद वगैरे यासह आपण तिसर्या आठवड्याचे दुसरे लेक्चर संपवत आहोत आणि आपण पुढच्या लेक्चर मध्ये भेटूया